नमस्कार मागच्या भागात आपण ट्रान्सफॉर्मरच्या पोल्यारिटी या गुणांबद्दल चर्चा केली आज आपण आपली चर्चा पुढे चालू ठेवूया तर आता ट्रान्सफॉर्मर पोल्यारिटीचे जे गुण आपण मागच्या भागात चर्चा केली ते पाहूया आपण चर्चा केली की व्होल्टेज पोल्यारिटी गुण आणि ट्रान्सफॉर्मरसाठी करंट दिशा हे महत्त्वाचे आहेत आता प्रायमरी आणि सेकंडरी बाजूला असलेले पोल्यारिटी गुण आणि करंटची दिशा I1 I2 ते म्हणजे पुन्हा प्रायमरी आणि सेकंडरी करंट आहे तर समजा करंटच्या दिशेची पोल्यारिटी गुण बदलले तर ट्रान्सफॉर्मरचा रेशो n हा कदाचित पासून n ला रिप्लेस करावा लागेल तर आपण कसे ठरवू शकतो की ते n किंवा n आहे तर आपण पुढील दोन पद्धतीचा वापर करू शकतो जर V1आणि V2 हे दोन्ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह डॉट च्या बाजूला असते तर ट्रांसफार्मरच्या व्होल्टेज ईक्वेशन n चा वापर करावा नाहीतर n चा वापर करावा जर I1 आणि I2 हे दोन्ही डॉट भागापासून आत येत असतील किंवा दोघेही सोडून जात असतील तर ट्रांसफार्मरच्या करंट ईक्वेशनमध्ये n चा वापर करावा नाहीतर n चा वापर करावा या दोन नियमांचा वापर करून आपण या 4 पॉसिबल कॉम्बिनेशनचा विचार करूया आपण मागच्या वर्गात 4 कॉम्बिनेशनवर चर्चा केली जेव्हा व्होल्टेज पोल्यारिटी सारखीच असते तेव्हा V2V1N2N1n असते येथे I2I1N1N2 आहे कारण 1 हा आत जात आहे आणि दुसरा डॉटमधून बाहेर पडत आहे दुसऱ्या केसमध्ये ट्रान्सफॉर्मरची व्होल्टेज पोल्यारिटी सारखीच राहील त्यामुळे V2V1N2N1 असेल करंटची दिशा बदलल्यामुळे आपल्याला मिळेल I2I1 N1N2 तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता की व्होल्टेज पोल्यारिटी बदलल्यामुळे V2V1 N2N1 आपल्याला मिळेल करंट हा I2I1N1N2 असेल कारण 1 हा डॉटपासून आत जात आहे आणि आकृतीत दाखवल्या प्रमाणे दुसरा डॉट मधून बाहेर पडत आहे आता चौथ्या केसमध्ये जर तुम्ही व्होल्टेज पोल्यारिटी बघितली तर V2V1 N2N1 आपल्याला मिळेल करंटसुद्धा बदलेला आहे कारण 1 हा डॉटपासून आत जात आहे आणि म्हणून I2I1 N1N2 आपल्याला मिळेल हे सर्व आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले आहे आता आपण ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज आणि करंटबदल इक्वेशन वरून ट्रांसफार्मरचा दुसरा अस्पेक्ट पाहूया आपण प्रायमरी बाजूचा व्होल्टेज दुसऱ्या बाजूच्या व्होल्टेजच्या दृष्टीने दर्शऊया आणि प्रायमरी करंट हा सेकंडरी करंटच्या दृष्टीने किंवा उलट सुलट घेऊया तर त्यावेळी आपण काय म्हणू शकतो V1V2norV2nV1 I1nI2orI2I1n आता आपण ट्रांसफार्मरच्या प्रायमरी वाइंडिंग मधील कॉम्प्लेक्स पॉवर पाहूया तर कॉम्प्लेक्स पॉवर अशी असेल S1V1I1V2nnI2V2I2S2 तुम्ही असे म्हणू शकता की प्रायमरीने दिलेली कॉम्प्लेक्स पॉवर ही सेकंडरी वाइंडिंगला कोणत्याही प्रकारचा लॉस न होऊ देता असते याचे कारण ट्रान्सफॉर्मर लॉसलेस आणि आयडियल उपकरण आहे ट्रान्सफॉर्मर कोणतीही पॉवर शोषण घेणार नाही हे अपेक्षित आहे कारण आयडियल ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत तुम्ही ट्रान्सफॉर्मर लॉसलेस उपकरण म्हणून निवडू शकता आता इनपुट इंम्प्पिडन्स तुम्ही पाहिले आणि जर तुम्ही प्रायमरीच्या बाजूने पाहिले तर मिळेल ZinV1I11n2V2I2 आता जर सेकंडरी साईडला तुम्ही लोड जोडला तर म्हणूया ZL या प्रकरणात काय होईल तुमचा V2I2ZL आणि येथे तुम्ही म्हणू शकता Zin1n2ZL2 तर मुळात हा इनपुट इंम्प्पिडन्स याला रिफ्लेक्टेड इंम्प्पिडन्स असेही म्हणतात कारण तो लोड इंम्प्पिडन्स हा रिफ्लेक्टेड आणि प्रायमरी साईड दर्शवतो कधी तुम्ही लिटरेचर मध्ये लिहिलेले बघू शकता की लोड इंम्प्पिडन्स हा प्रायमरी बाजूला रिफ्लेक्टेड असतो आणि कधी तो लोड इंम्प्पिडन्स प्रायमरी बाजू दर्शवतो आहे तर दोघेही बरोबर आहेत अशा केसमध्ये तुम्ही काय कराल तुम्ही लोड इंम्प्पिडन्स कन्व्हटेड घ्या जेणेकरून तो प्रायमरी बाजूला कनेक्टेड असेल ही ट्रान्सफॉर्मरची क्षमता असेल जी दिलेल्या इंम्प्पिडन्सला दुसऱ्या इंम्प्पिडन्समध्ये ट्रान्सफॉर्म करण्याची म्हणजेच इंम्प्पिडन्स मॅच करण्याची आणि आपल्याला जास्तीत जास्त पॉवर ट्रान्सफर करण्याची खात्री देते आत्तापर्यंत आपण आयडियल ट्रांसफार्मर बाबतीत जी काही चर्चा केली त्यानुसार इतर काही उदाहरणे घेऊया जर आयडियल ट्रान्सफॉर्मर रेटिंग 2400120 V 9 6 kVA ज्यास सेकंडरी बाजूस 50 टन्स असतील तर त्यावेळी आपल्याला टन्स रेशो आणि प्रायमरी साईडच्या टन्सची संख्या कॅल्क्युलेट करण्याची गरज असेल तसेच प्रायमरी आणि सेकंडरीचे करंट रेटिंग कॅल्क्युलेट करण्याची गरज असेल आत्ता V12400VV2120Vयाचाच अर्थ आपण स्टेप डाउन ट्रांसफार्मर बद्दल बोलत आहोत तर आपल्याला टन्स रेशो पुढीलप्रमाणे मिळेल nV2V112024000 05 तर यावर आधारित तुम्ही प्रायमरी बाजूला टन्सची संख्या किती हे शोधून काढू शकता कारण nN2N1 आणि N250 म्हणून N1500 051000 आता आपल्याला KVA रेटिंग माहिती आहे ते ट्रांसफार्मरचे रेटिंग आहे

SV1I1V2I29 6kVA म्हणून I19600V1960024004A करंट I2 हा अशाप्रकारे I29600V2960012080A समजा आता आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे सर्किट असेल तर आपल्याला करंट सोर्स I1 आऊटपुट व्होल्टेज V0 आणि सोर्सने पुरवलेली कॉम्प्लेक्स पॉवर कॅल्क्युलेट करायची आहे या केसमध्ये जर तुम्ही पाहिले तर येथे 20 ओहम लोड इंम्प्पिडन्स आहे आपल्याला लोड इंम्प्पिडन्स अशा प्रकारे रूपांतर करायचा आहे की तो प्रायमरी बाजूला रिफ्लेक्ट करेल हे कसे करायचे समजा ZR हा रिफ्लेक्ट इंम्प्पिडन्स तुम्ही लिहू शकता ZR20n22045 आता जेव्हा तुम्ही हे प्रायमरी बाजूला रिफ्लेक्ट कराल तर सर्किटचा एकूण इंम्प्पिडन्स असा असेल Zin4 j6ZR9 j610 69 म्हणून I1120∠0Zin120∠010 69A जसे दोन्ही I1 आणि I2 डॉटला सोडून जात आहेत पॉईंट असेल I2 1nI1 5 69A V020I2110 69A तर अशाप्रकारे तुम्हाला अँगल ची वेगळी व्हॅल्यू मिळाली जी आपण त्या I2 प्रकरणात पाहिली जेव्हा n हे अस्तित्वात होते आता नंतर कॉम्प्लेक्स पॉवर पुरवठा किती झाला आहे तर सोर्स व्होल्टेज आपल्याला माहित आहे आणि करंट I1 आपण कॅल्क्युलेट केले आहे तर कॉम्प्लेक्स पॉवर शोधून काढण्यासाठी आपण I1 चा कंजुगेट घेऊया SVSI1120∠011

69VA असेल आता आपण दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करुया जो 3 फेज सर्किट आहे आतापर्यंत आपल्या अभ्यासक्रमात आपण ज्याबद्दल चर्चा केले ते एक फेज सर्किटसाठी होते एक फेज केसमध्ये पॉवर सिस्टीममध्ये एक जनरेटर जो जोडीने जोडलेला होता किंवा त्याला आपण ट्रान्समिशन लाईन म्हणू शकतो ही लाईन लोडला जोडलेली आहे याचाच अर्थ तुम्ही पाहिले तर पर्टिक्युलर आकृतीत तर येथे सिंगल फेज AC पॉवर सिस्टिम आहे जेथे तुमच्याकडे व्होल्टेज सोर्स हा वायरच्या जोडीने लोडला जोडलेला आहे तर आपण त्याला ट्रान्समिशन लाईन म्हणूया आता येथे Vp हा नसून सोर्स व्होल्टेजचे RMS मॅग्नेट्यूड आहे आणि हा ∅ फेज कोन आणि ZL हा लोड इंम्प्पिडन्स आहे आता सर्किट किंवा सिस्टीम ज्यामध्ये AC सोर्स हे सारख्या फ्रिक्वेन्सीवर कार्यरत आहे परंतु तेथे भिन्न फेजेस आहेत आपण त्याला पॉली फेज सर्किट म्हणू शकतो जर तुम्ही खालील आकृतीत पाहिले डाव्या बाजूला तेथे 2 व्होल्टेज सोर्स 3 ट्रान्समिशन लाईन लोडला जोडलेले आहेत आणि लोड ZL1 आणि ZL2 जोडलेले आहेत तर तुम्ही हे दोन सोर्स पाहिले 1 हा Vp ∠ 0 आणि दुसरा Vp ∠ 90 आहे दोन्ही एकाच फ्रिक्वेन्सीवर काम करत आहेत आणि व्होल्टेजच्या मॅग्नेट्यूडची RMS व्हॅल्यूसुद्धा सारखीच आहे परंतु अँगल वेगवेगळे आहेत हे सामान्यतः आपले 2 फेज 3 वायर सिस्टीम जेथे आपण पाहू शकता फेज किंवा 2 कॉन्टिटी आहे तर 2 भिन्न फेज या सर्किटला जोडलेले आहेत आणि आकृतीत उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता की येथे 4 वायर आहेत आपण त्यांना ABC आणि n बोलूया तर आपण असे म्हणू शकतो A फेज B फेज आणि C फेज आणि नंतर न्यूट्रल वायर आहेत या 4 वायर 3 व्होल्टेज सोर्स 3 लोड जोडत आहेत तर लोड हे ZL1 ZL2 आणि ZL3 व्होल्टेज सोर्स आहेत ज्यांची फ्रिक्वेन्सी आणि RMS व्होल्टेज सारखा आहे परंतु फेज व्हॅल्यू वेगळी आहे तर अशा केसमध्ये तुम्ही पाहू शकता फेज व्हॅल्यू 0 डिग्री आहे तुमच्याकडे फेज व्हॅल्यू 120 डिग्री आणि C मध्ये तुमच्याकडे फेज व्हॅल्यू 120 डिग्री आहे आणि तुम्ही येथे म्हणू शकता फेज व्हॅल्यू ही 240 डिग्री आहे सामान्यतः तुम्ही येथे पाहू शकता कि 3 सोर्सना तीन वेगवेगळ्या फेज व्हॅल्यू आहेत या पर्टिक्युलर सर्किटला 3 फेज 4 वायर सिस्टीम असे म्हणतात कारण आपल्याकडे 3 फेज आउटपुट आणि 4 कंडक्टर लाईन लोड जोडण्यासाठी आवश्यक आहेत अशा प्रकरणात तुम्ही पाहू शकता की लोड जोडण्यासाठी लागणाऱ्या वायरची संख्या 2 पेक्षा अधिक आहे आता सिंगल फेज सिस्टीम पासून ही वेगळी आहे 2 फेज सिस्टीम जी आपण पूर्वी डाव्या बाजूला आजच्या स्लाईड मध्ये ती जनरेटर ने निर्माण केलेली आहे ज्यामध्ये 2 कॉइल या एकमेकांना परपेंडीक्युलर आहेत कॉइल जनरेटरमध्ये अशाप्रकारे रचना आहेत की त्या 90 डिग्री फेजमध्ये नाहीत त्या एकमेकांशी परपेंडीक्युलर आहेत जसे एक कॉइलमध्ये जनरेट झालेला व्होल्टेज हा दुसऱ्याने 90 डिग्री कमी आहे त्याचप्रमाणे जसे 3 फेज प्रणालीमध्ये जनरेटकडे 3न कॉइल होत्या तर तुम्ही म्हणू शकता की तेथे 3 वेगवेगळे सोर्स असून त्यांना सारखीच अँम्पलीट्यूड आणि फ्रिक्वेन्सी आहे परंतु ते 120 डिग्री फेजमध्ये नाहीत आता 3 फेज सिस्टीम ही जास्त सरळ आणि इकॉनोमिकल पॉली फेज सिस्टीम आहे तर त्यामुळे तुम्ही पाहू शकता की नॉर्मल पॉवर सिस्टीममध्ये बऱ्याच वेळा पॉवर ही 3 फेज सिस्टीमद्वारे पुरविली जाते आपल्या चर्चेत आपण 3 फेज सिस्टीमवर लक्ष केंद्रित करूया आता 3 फेज सिस्टीम ही खूप महत्त्वाची आहे कारण प्रथम जी व्होल्टेज पॉवर आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट मध्ये मिळते ती मुळात हा 3 फेज पॉवर असते घरात तुम्हाला 3 फेज पॉवरचे 1 फेज आउटपुट मिळते परंतु इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट मध्ये तुम्हाला 3 फेज पॉवर दिली जाते तुमचे मोठे मोठे लोड ऑपरेट करण्यासाठी हे सर्व 50 डिग्री किंवा 50 hertz किंवा 60 hertz ला कार्यरत असतात आता 3 फेज सिस्टीम मधील इन्स्टंटटेनियर्स पॉवर ही स्थिर आहे याचाच अर्थ जेव्हा पॉवर जनरेटर कडून निर्मित केली जाते तेव्हा पॉवर P म्हणजे अव्हरेज पॉवरची व्हॅल्यू ही नेहमीच स्थिर असते ही ठराविक गोष्ट आपण आपल्या अभ्यासक्रमातनंतर विचारात घेऊया की पॉवर जनरेटरच्या 3 फेज सिस्टीममधून निर्माण होते तिला स्थिर कशी म्हणता येईल आता 3 फेज सिस्टीम ही 1 फेज सिस्टीम पेक्षा अधिक किफायतशीर कारण 3 फेज सिस्टीममध्ये लागणारी वायर संख्या ही सारख्याच 3 एकेरी फेज सिस्टीममध्ये लागणाऱ्या वायर पेक्षा कमी असते आता आपण बॅलेन्स 3 फेज व्होल्टेज कसा निर्माण करायचा हे पाहूया जर तुम्ही जनरेटरचे क्रॉस सेक्शन विचारात घेतले तर तुम्ही 3 फेज पॉवर कशी निर्माण कराल हे 3 कॉइलचे संच जनरेटर स्टेटच्या बाजूला मांडले आहेत सामान्यतः तुमच्याकडे कॉइलचे 3 सेट आहेत जे 120 डिग्री वेगळे आहेत आणि जेव्हा मॅग्नेटिक जनरेटरमध्ये फिरत आहे ते कॉइलला कापेल तर तुम्हाला कॉइलमध्ये व्होल्टेज इंन्ड़ूस झालेला मिळेल सामान्यतः हे फिरणारे कायमस्वरूपी मॅग्नेटिक किंवा तुम्हीच कॉइल अशाप्रकारे रचना करा की तुम्हाला फिरणारे मॅग्नेटिक मिळेल या 3 कॉइल 120 डिग्री वेगळे आहेत त्यामुळे तुम्हाला 3 फेज पॉवर आउटपुट मिळेल आता या वेगळ्या कॉइल ज्या तुम्ही आकृतीत पाहता जसे a a' b b' आणि c c' मुळतः आपण त्या अशाप्रकारे मांडूया की त्या 1 पर्टिक्युलर फेजसाठी 1 संपूर्ण अरेंजमेंट असेल त्या फिजिकली स्टेटरच्या भोवती 120 डिग्री वेगळ्या असतील जर तुम्ही पाहिले A आणि B तर फिजिकली अँगल मधील फरक हा 120 डिग्री असेल त्याचप्रमाणे B आणि C A आणि C मध्ये सुद्धा 120 डिग्री असेल कॉइल या फिजिकली 120 डिग्रीने वेगवेगळ्या आहेत आपण प्रथम घेऊया a a' जे कॉइलच्या 1 टोकाशी आहे मागे दाखवल्याप्रमाणे कॉइल घेतली आहे आपण शोधून काढले की जसे कॉइल ही आत जात आहे आणि नंतर बाहेर येते आणि आत जाते आणि अशा प्रकारे तर तुम्ही अनेक संख्यांचे कॉइल घेऊ शकता ज्यावरून तुम्हाला जनरेटर कडून व्होल्टेज आउटपुट मिळेल जेव्हा रोटर फिरते आपण पाहिले की तुम्ही रोटर फिरवता तेव्हा मॅग्नेटिक फिल्डमधून कॉइल करंट बंद करते आणि त्यामुळे कॉइलमध्ये व्होल्टेज निर्माण होतो आता कॉइल या 120 डिग्री वेगवेगळ्या आहेत तर कॉइल मधील व्होल्टेज मॅग्नेट्यूड सारखेच आहे परंतु ते 120 डिग्री फेजमध्ये नाहीत तर ज्या वेळी तुम्ही पहाल तेव्हा मॅग्नेटिक कॉइलची फेज कापत आहे याचाच अर्थ a a' कॉइल आपण पाहू शकता कॉइल A मध्ये व्होल्टेज बिल्डिंग चालू होत आहे जेव्हा तुम्ही आकृतीत पहाल आणि तुम्ही A पासून सुरुवात करा जेव्हा तुम्ही B कडे पहाल म्हणजेच 120 डिग्री नंतर तर कॉइलमध्ये व्होल्टेज बिल्डिंग चालू होईल आता तुम्ही पाहू शकता कॉइल B मध्ये व्होल्टेज बिल्डिंग चालू झाली आहे त्याचप्रमाणे नंतर 120 डिग्रीने तुम्ही पाहू शकता की कॉइल C मध्ये सुद्धा व्होल्टेज बिल्डिंग चालू झाली आहे सर्व 3 फेज या 120 डिग्री वेगळ्या आहेत आणि जर तुम्ही प्रत्येक कॉइलमधील आउटपुट पाहिले तर ते साधारण सायनु सायडल आहे दोन्ही कॉइल या सिंगल फेज जनरेटर प्रमाणे लागल्या आहेत 3 फेज जनरेटर हा दोन्ही सिंगल फेज आणि 3 फेज लोड पॉवर सप्लाय करू शकतो जर तुम्ही आकृतीत पाहिले तर या 3 कॉइल इंडिपेंडेंट आहेत तुम्ही त्यांना 3 इंडिपेंडेंट सोर्स म्हणून मांडू शकता तुम्ही त्या अशा प्रकारे मांडा की ते 3 वेगवेगळे व्होल्टेज सोर्स दिसले पाहिजे जर तुम्ही आकृतीत पाहिले तर जनरेटर असे गुंडाळले की ते स्टारसारखे जोडलेले आहे अशा प्रकरणात तुम्ही पाहू शकता की फेज A फेज B आणि C हे 3 इंडिपेंडेंट व्होल्टेज सोर्स समजले जाऊ शकतात आणि जर ते न्यूट्रल जनरेटर पासून बाहेर येत आहे तर तुमच्याकडे 3 फेज अरेंजमेंट पासून 3 सिंगल फेज निर्माण झाल्या आहेत तर न्यूट्रल आणि A हे 1 फेज आणि B आणि N हे दुसरी फेज बनवणार आणि C आणि N हे दुसरी फेज निर्माण करतील तर आता तुमच्याकडे 3 फेज सिस्टीम आहे जी तुम्हाला 3 इंडिपेंडेंट सिंगल फेज सिस्टीम प्रदान करेल जेव्हा तुमच्याकडे 3 फेज आणि 4 वायर सिस्टीम असेल तेव्हा तुम्हाला हि वैशिष्ट्यपूर्ण केस दिसेल जर तुमच्याकडे 3 फेज 3 वायर सिस्टीम असेल तर तुम्ही सोर्स अशाप्रकारे मांडु शकता की ते तुम्हाला डेल्टा कनेक्टेड अरेंजमेंट सारखे दिसेल आता आपण स्टार जोडणी विचारात घेऊ तर येथे आपल्याकडे Van Vbn आणि Vcn हे फेज व्होल्टेज आहेत हे रिस्पेक्टव्ह व्होल्टेज लाईन abc आणि न्यूट्रल मधील आहेत तर आपण पाहिले Van हे काही नसून a आणि n लाईनमधील Vbn हे b आणि n यांच्यातील आणि Vcn हे c आणि n यातील व्होल्टेजला फेज व्होल्टेज असेही म्हणतात कारण तुम्ही ते न्यूट्रलचा संदर्भाने घेतलेले आहेत जर व्होल्टेज सोर्सची अँम्पलीट्यूड आणि फ्रिक्वेन्सी सारखी असेल आणि ते एकमेकांपासून 120 डिग्री आऊट ऑफ फेजमध्ये असेल तर व्होल्टेज बॅलन्स असतो या निकषनुसार बॅलन्स व्होल्टेज आउटपुटसाठी व्होल्टेज मॅग्नेट्यूडची फ्रिक्वेन्सी सारखीच असावी आणि सर्व 120 डिग्री एकमेकांपासून वेगळी असावी तुम्ही जर आकृती पाहिली तर आपले सर्व व्होल्टेज 120 डिग्री एकमेकांपासून वेगळे आहेत आता जेव्हा तुम्ही रचना पहाल तर तुम्ही सहज म्हणू शकता VanVbnVcn0 VanVbnVcn जर तुम्ही कोणत्याही एका डॉटपासून व्होल्टेज घेतला तर तुम्हाला असे दिसेल की त्या डॉटजवळ एकूण व्होल्टेज हा 0 आहे तर तुम्ही पहा कि कोणत्याही एका डॉटला तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल VanVbnVcn0 आणि हा पुन्हा बॅलेन्स सिस्टीमचा निकष आहे हा फेजर फॉर्ममध्ये आहे परंतु मॅग्नेट्यूड स्वरूपात आहे आपल्याला अँम्पलीट्यूडसुद्धा सारखाच मिळाले आहे VanVbnVcn आता आपण म्हणू शकतो की बॅलेन्स फेज व्होल्टेज हे मॅग्नेट्यूडमध्ये बरोबर आहेत परंतु ते एकमेकांपासून 120 डिग्री फेजमध्ये नाहीत आता जर व्होल्टेज हे 120 डिग्री फेजमध्ये नसेल तर या फेजच्या रचनेसाठी 2 पॉसिबल कॉम्बिनेशन असतील त्यातील पहिली अरेंजमेंट येथे दाखवली आहे जेथे Van हा Vbn पासून 120 डिग्री पुढे आहे आणि Vbn हा पुन्हा Vcn च्या 120 डिग्री पुढे आहे तर तुम्ही लिहू शकता VanVp∠0° VbnVp∠ 120° VcnVp∠ 240°Vp∠120° येथे Vp हा इफेक्टिव किंवा फेज व्होल्टेजची RMS व्हॅल्यू आहे पॉवर प्रणालीमध्ये RMS व्हॅल्यू मिळवण्याची सोपी पद्धत आहे तर या भागात सुद्धा व्होल्टेज आणि करंट यांच्या RMS व्हॅल्यू विचारात घेणार आहोत जेव्हा आपण चर्चा केली तेव्हा तेथे आपल्याला abc सिक्वेन्स मिळेल किंवा फेज रचनेचा पॉझिटिव्ह सिक्वेन्स मिळेल जर तुम्ही VaVbVc पाहिली तर ते एअर गॅप फ्लक्स मधील डायरेक्शन ऑफ रोटेशन असेल तर अशाप्रकारे तुम्ही पाहू शकता रोटर आणि स्टेटर हे 1 फ्लक्स तयार करतील जो या फेजला फिरण्यासाठी कारणीभूत असेल तर VaVbVc तुम्ही पाहू शकता याची रचना घडाळ्याच्या दिशेप्रमाणे केलेली आहे अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता की VaVbVc यांची रचना याला फेज रचनेचा abc सिक्वेन्स असे म्हणतात किंवा तुम्ही याला पॉझिटिव्ह सिक्वेन्स असेही म्हणू शकता येथे तुम्ही पाहिले Van हे Vbn च्या पुढे जात आहे जे नंतर Vcn च्या पुढे जाईल अशाप्रकारे हा सिक्वेन्स निर्माण होईल जेव्हा रोटर ही घडाळ्याच्या दिशेने फिरेल जे आपण आकृतीवरून पाहिले आता हा फेज सिक्वेन्स वेळेच्या संदर्भात व्होल्टेजच्या सर्वोच्च मुल्यावर पोहोचवण्यात मानला जाईल ही रचना abc सारखी असेल तर आपल्याला प्रथम दिसेल A सर्वोच्च मुल्यावर नंतर B सर्वोच्च व्हॅल्यूवर पोहोचलेला दिसेल आणि नंतर C या अरेंजमेंटमध्ये सर्वोच्च व्हॅल्यूवर पोहोचेल आता येथे दुसरे फेज कॉम्बिनेशन जिथे Van हा Vcn च्या पुढे जात आहे जो नंतर Vcn च्या पुढे जात आहे अशा प्रकरणात तुम्ही लिहू शकता VanVp∠0° VcnVp∠ 120° VbnVp∠ 240°Vp ∠120° तर येथे असलेल्या acb सिक्वेन्सला आपण शक्यतो निगेटिव्ह सिक्वेन्स म्हणतो अशा प्रकरणात Van हा Vcn च्या पुढे आहे आणि Vcn हा Vbn च्या 120 डिग्रीने पुढे आहे आता जेव्हा रोटर ही घड्याळाच्या दिशेने फिरेल तेव्हा सिक्वेन्स हा बनवला जाईल आता जर तुम्ही कॅल्क्युलेट केलीत तर मिळेल 5 j0 866 0 5j0 866 0 फेज पॉईंट मधून फेज आकृतीमध्ये फेजर ज्या निश्चित डॉटपासून जाईल त्यावरून फेजर सिक्वेन्स डिसाईड ठरते abc हा पॉझिटिव्ह सिक्वेन्स आणि acb हा निगेटिव्ह सिक्वेन्स विचारात घेतला जाईल तर अशाप्रकारे आजची आपली चर्चा बंद करीत आहोत आपण 3 फेज बद्दलची आपली चर्चा पुढील भागात सुद्धा चालू ठेवूया धन्यवाद